सुरुवातीला आपण मागच्या वर्गात काय शिकलो ते थोडक्यात पाहुयात आपण एक्सट्रिंसिक सेमीकंडक्टर बद्दल माहिती घेत होतो जर तुम्हाला आठवत असेल तर एक्सट्रिंसिक सेमीकंडक्टर म्हणजे असे सेमीकंडक्टर ज्यात आपण थोड्या प्रमाणात अशुद्धता मिसळतो जेणेकरून होल्स किंवा इलेक्ट्रॉन चे काँसंट्रेशन वाढेल शेवटी आपण कॅरियर काँसंट्रेशन तापमानावर कसं अवलंबून आहे ते बघितलं म्हणजे n टाईप मध्ये हे इलेक्ट्रॉन असतील आणि p टाईप मध्ये हे होल्स असतील आपण n टाईपचं उदाहरण बघितलं आणि त्यावेळेला आपण जो अभ्यास करू तो p टाईप साठी पण लागू होतो तर इथे इलेक्ट्रॉन हे भार वाहणारे मुख्य घटक आहेत आणि त्याचे एकूण 2 स्रोत आहेत एक म्हणजे डोनर पातळीमधून इलेक्ट्रॉन मिळू शकतात उच्च तापमानावर ह्या पातळी कंडक्शन बँडच्या कडेच्या जवळ असतात किंवा इलेक्ट्रॉन हे सेमीकंडक्टर च्या व्हॅलंस बँड मधूनही येऊ शकतात ह्या माहितीच्या आधारे आपण इलेक्ट्रॉन काँसंट्रेशन चा लॉग विरुद्ध 1T असा आलेख काढला इथं हे 1T आहे म्हणून ही बाजू उच्च यापमान दर्शवते आणि ही बाजू कमी तापमान दर्शवते ह्या आलेखात आपण असं म्हणलं की आपण एक्सट्रिंसिक सेमीकंडक्टर ला 3 भागात विभागू शकतो कमी तापमानावर मुख्यत्वे डोनर पातळीमधून येणारे इलेक्ट्रॉन काँसंट्रेशन वाढवतात त्यामुळे जर आपण n विरुद्ध 1T असा आलेख काढला तर आपल्याला एक सरळ रेष मिळेल ज्याचा स्लोप किंवा उतार हा आयोनायझेशन ऊर्जेमुळे मिळतो Ed ही डोनरची आयोनायझेशन ऊर्जा आहे आपण हे ही बघितलं की ह्या किमती मिली इलेक्ट्रॉन व्हॉल्ट्स मध्ये असतात जेव्हा सगळे डोनर अणू आयनीकृत होतात तेव्हा अशी स्थिती येते की इलेक्ट्रॉन काँसंट्रेशन हे स्थिर नसतं आणि नंतर उच्च तापमानावर आपण बघतो की व्हॅलंस बँड मधून इलेक्ट्रॉन येतात आणि एक्सट्रिंसिक सेमीकंडक्टर हा इन्ट्रीन्सिक सेमीकंडक्टर सारखा वागायला लागतो ही उच्च तापमानावरची वर्तणूक आहे आणि त्याचा स्रोत आहे Eg2k जिथं Eg ही बँड गॅप आहे ह्याची किंमत इलेक्ट्रॉन व्हॉल्ट्स मध्ये असते तर एक्सट्रिंसिक सेमीकंडक्टर मध्ये आपल्याकडे 3 स्थिती आहेत कमी तापमानाचा आहे त्याला आपण आयोनायझेशन प्रभाग म्हणू कारण त्यात मुख्यत्वे डोनर अणू आयनीकृत होतात नंतर आहे सॅच्युरेशन प्रभाग ज्यामध्ये इलेक्ट्रॉन काँसंट्रेशन हे अगदी स्थिर आहे जे भाराचे मुख्य कॅरियर आहेत आनी तिसरा आहे इन्ट्रीन्सिक प्रभाग जिथे एक्सट्रिंसिक पदार्थ इन्ट्रीन्सिक असल्यासारखे वागतात आपण सॅच्युरेशन तापमानाला Ts आणि इन्ट्रीन्सिक तापमानाला Ti म्हणतोय 10चा 17वा घात एवढे डोनर अणू असलेल्या सिलिकॉन साठी आपण Ts आणि Ti च्या किमती काढल्या तर आपल्याला त्या अनुक्रमे 30 केल्व्हीन आणि 580 केल्व्हीन एवढ्या मिळाल्या म्हणजे जेव्हा मुख्य कॅरियरचं काँसंट्रेशन हे स्थिर असतं तेव्हा तापमानात भरपूर बदल होऊ शकतो आणि ज्याची किंमत ही डोनर किंवा ऍक्सेप्टर च्या काँसंट्रेशन एवढी असते तर सेमीकंडक्टर चं डोपिंग करण्याचे 2 फायदे आहेत पहिला म्हणजे कॅरियर काँसंट्रेशन वाढल्यामुळे कंडक्टिव्हिटी म्हणजेच वाहकता वाढते आणि दुसरा म्हणजे आपल्याला असा एक प्रभाग मिळतो ज्यामध्ये तापमानावर अवलंबून न राहता कॅरियर काँसंट्रेशन हे स्थिर असते आज आपण ह्यापुढे जाऊन एक्सट्रिंसिक सेमीकंडक्टर मधली वाहकता आणि ती तापमानावर कशी अवलंबून आहे हे पाहणार आहोत आपण कंडक्टिव्हिटी च्या समिकरणापासून सुरुवात करूयात σ n e μe p e μh हे साधारण समीकरण आपण आधी लिहिलेलं आहे जर आपल्याकडे n टाईप कंडक्टर असेल तर n हा p पेक्षा खूप जास्त असतो सिलिकॉनच्या बाबतीत हा n सातव्या आठव्या घाताने मोठा असू शकतो आणि हे डोपंट काँसंट्रेशन वर अवलंबून आहे त्यावेळेला सिग्माची किंमत n e μe एवढीच असेल तसंच जर आपल्याकडे p टाईप सेमीकंडक्टर असेल तर p हा n पेक्षा खूप जास्त असतो अशा वेळेला सिगमा ची किंमत p e μh एवढी असेल μe आणि μh ह्या ड्रीफ्ट मोबिलिटी आहेत हे आपण आधी बघितलं आहे μe म्हणजे इलेक्ट्रॉनची कंडक्शन बँड मधली गतिशीलता आणि μh म्हणजे होल्सची व्हॅलंस बँड मधली गतिशीलता आपण आधी बघितलं आहे की μe ची किंमत eeme आहे आणि μh ची किंमत eemh आहे ह्यामध्ये e आणि h ही विखुरण्याच्या 2 क्रियांमधील वेळ आहे आता आपल्याला जर हे बघायचं असेल की कंडक्टिव्हिटी ही तापमानावर कशी अवलंबून आहे तर आपल्याला कॅरियर काँसंट्रेशन आणि गतिशीलता तापमानावर कशी अवलंबून आहे हे बघायला लागेल ह्यातल्या कॅरियर काँसंट्रेशन बद्दल आपण मागच्या वर्गात माहिती घेतली आहे आता आपण μe आणि μh हे तापमानावर कसे अवलंबून आहेत ते बघुयात तसंच एक्सट्रिंसिक सेमीकंडक्टर च्या बाबतीत μe आणि μh हे डोपंटच्या असण्यावर कसं अवलंबून आहेत तेही बघुयात आता τ म्हणजेच विखुरण्याच्या 2 क्रियांमधील वेळ लिहिण्याची अजून एक पद्धत आहे हे आपण 1S VthNs असंही लिहू शकतो ह्यामध्ये S म्हणजे विखुरणाऱ्याचा क्रॉस सेक्शन आहे Vth ही इलेक्ट्रॉनची थर्मल व्हेलॉसिटी म्हणजेच औष्णिक गती आहे आणि Ns म्हणजे विखुरणाऱ्याचं काँसंट्रेशन आहे ह्यासाठी जर आपण एकक बघितली तर S चं एकक m2 आहे Vth चं एकक m s 1 आहे आणि Ns चं एकक हे प्रति आकारमान एकक असं आहे म्हणजेच m3 आहे त्यामुळे ह्याचं एकूण एकक आहे सेकंद समजा जर स्कॅटररचा क्रॉस सेक्शन मोठा असेल तर स्कॅटरिंगचा वेळ कमी असेल जर इलेक्ट्रॉन हे वेगाने प्रवास करत असतील तर ते 2 स्कॅटरिंग क्रियांमध्ये जलद हालचाल करू शकतील आणि त्यामुळे वेळ कमी होईल जर स्कॅटररची संख्या जास्त असेल तर वेळ कमी असेल पण प्रश्न हा आहे की हे स्कॅटरर म्हणजे काय आहेत आणि ह्या किमती तापमानावर कशा अवलंबून आहेत सुरुवातीला इन्ट्रीन्सिक सेमीकंडक्टर पाहुयात ह्यामध्ये सिलिकॉन अणूंच्या थर्मल व्हायब्रेशन मुळे इलेक्ट्रॉन स्कॅटर होतील जर S हा स्कॅटरर क्रॉस सेक्शन आहे तर त्याची किंमत πa2 आहे ज्यामध्ये a म्हणजे व्हायब्रेशन किती मोठं आहे त्याची किंमत तर ही स्थिती साध्या 2D मॉडेल साठी आहे जर आपण दाखवलं की थर्मल व्हायब्रेशन हा आपला स्कॅटरर आहे तर S हा तापमानाच्या प्रमाणात आहे म्हणजे जसं तापमान वाढेल तसं व्हायब्रेशनची किंमत वाढेल म्हणजे a वाढला की S सुद्धा वाढतो τ च्या समीकरणात असलेला पुढचा घटक म्हणजे Vth जर कंडक्शन बँड मध्ये इलेक्ट्रॉन प्रवास करत असतील तर आपण असं म्हणू शकतो की ते एका सारख्या स्थिर भागातून जात आहेत इथं आपण असं म्हणू शकतो की इलेक्ट्रॉन ची औष्णिक ऊर्जा ही त्याच्या गतीज उर्जेएवढी असते औष्णिक ऊर्जा 32 kT नी दर्शवली जाते आणि गतीज ऊर्जा ही 12meVth2 आहे जर आवण हे समीकरण वापरलं तर Vth हे तापमानाच्या वर्गामुळाच्या प्रमाणात आहे म्हणजे जसं तापमान वाढेल तशी औष्णिक ऊर्जा वाढते आणि गतीज ऊर्जा पण वाढते म्हणून Vth वाढेल आता ह्या दोन किमती एकत्र ठेऊयात आपल्याकडे τ चे समीकरण आहे ते म्हणजे 1S VthNs इन्ट्रीन्सिक सिलिकॉन अणूच्या बाबतीत आपण असं म्हणलं की स्कॅटरिंग हे फक्त लॅटिस व्हायब्रेशन मुळे होतं म्हणून आपण हे 1 πa2VthNs असं लिहिलं आपल्याला हे माहीत आहे की a2 हे 1T च्या सम प्रमाणात आहे Vth हे T च्या प्रमाणात आहे म्हणजे τ हा 1 छेद TxT च्या प्रमाणात आहे Ns ही अणूंची संख्या आहे आणि ती बहुतेक वेळेला स्थिर असते तापमानानुसार बदलत नाही हे लक्षात घेतल्यावर τ हा T 32 च्या प्रमाणात आहे त्यामुळे लॅटिसच्या स्कॅटरिंग मुळे आलेला τ म्हणजेच τL हा T 32 च्या प्रमाणात आहे μ ची किंमत eτ m एवढी आहे त्यामुळे μ हा T 32 च्या थेट प्रमाणात आहे जर आपल्याकडे इन्ट्रीन्सिक पदार्थ असेल ज्यामध्ये स्कॅटरिंग हे लॅटिस मधल्या अणूंच्या व्हायब्रेशन मुळे होतं जसं तापमान वाढेल तसं व्हायब्रेशन वाढेल त्यामुळे जास्त स्कॅटरिंग होईल आणि त्यामुळे गतिशीलता कमी होईल आपण ह्याला μL लिहुयात ज्याद्वारे कळेल की हा लॅटिस स्कॅटरिंग मुळे आहे त्यामुळे जसं तापमान वाढेल μL कमी होईल हे अशामुळे की तापमान वाढल्यावर जास्त व्हायब्रेशन होतील आणि त्यामुळे इलेक्ट्रॉन वेगात प्रवास करतील सीलिकॉन एक्सट्रिंसिक सेमीकंडक्टर मध्ये हे लॅटिस स्कॅटरिंग असेल ज्याला आपण μL म्हणतो पण हे स्कॅटरिंग डोपंट मुळे सुद्धा आहे ते डोनर असतील किंवा ऍक्सेप्टर असतील तरीही त्याला आपण μi म्हणूयात i म्हणजे इम्प्युरीटी म्हणजेच अशुद्धता तर एक्सट्रिंसिक सेमीकंडक्टर मध्ये लॅटिस मुले होणारं स्कॅटरिंग आहे आणि डोपंट मुळे होणारं स्कॅटरिंग सुद्धा आहे इलेक्ट्रॉन आणि होल्सची गतिशीलता काढण्यामध्ये ते दोन्हीही महत्वाची भूमिका बजावतात लॅटिस स्कॅटरिंग हे आवण इन्ट्रीन्सिक सेमीकंडक्टर मध्ये केलंय तसंच आहे तर μL हा T 32 ला प्रमाणात असेल आपल्याला हे बघायचं आहे की तापमानानुसार डोपंट स्कॅटरिंग कसं बदलतं आपल्याला एक्सट्रिंसिक सेमीकंडक्टर मध्ये डोपंट स्कॅटरिंग बघायचं आहे ज्याला आपण μi म्हणतो हे तापमानावर कसं अवलंबून आहे ते आपल्याला काढायचं आहे तर एक्सट्रिंसिक सेमीकंडक्टर मध्ये आपल्याकडे n टाईप असेल किंवा p टाईप असेल तरीही तिथे डोनर्स आज ऍक्सेप्टर्स असतील जे आयनीकृत झालेले असतील कारण n टाईप मध्ये डोनर अणू मध्ये एक जास्तीचा इलेक्ट्रॉन असतो जो कंडक्शन बँड मध्ये जातो आणि p टाईप मध्ये ऍक्सेप्टर अणू असतो जो इलेक्ट्रॉन घेऊ शकतो आणि होल तयार करू शकतो तर हे आहेत आयनीकृत झालेले अशुद्ध पदार्थ आणि ते इलेक्ट्रॉन शी मेळ घालू शकतात जर आपल्याकडे Vth एवढी गती असलेला इलेक्ट्रॉन असेल तर गतीज ऊर्जा ही 12meVth2 किंवा 12meVth2 एवढी असेल आपण बघितलं आहे की इन्ट्रीन्सिक सेमीकंडक्टर मध्ये जेव्हा इलेक्ट्रॉन कंडक्शन बँड मध्ये प्रवास करतोय तेव्हा गतीज ऊर्जा ही औष्णिक ऊर्जाच असते म्हणून हे 32 kT एवढं होईल आता आपल्याकडे असा इलेक्ट्रॉन आहे की ज्याच्याकडे आयनीकृत झालेल्या डोनर ला आकर्षित करणारं इलेक्ट्रोस्टॅटिक बल आहे जआर आपल्याकडे n टाईप असेल तर तिथे डोनर अणू किंवा आयन असतील जे अधिक भाराचे असतात ते इलेक्ट्रॉनशी मेळ घालू शकतात तर हे बल ज्याला आपण स्थितीज ऊर्जा म्हणूयात त्याची किंमत e24φorr एवढी आहे इथे r हे इलेक्ट्रॉन आणि आयनीकृत झालेल्या अशुद्ध पदार्थातील अंतर आहे साधारणपणे एक्सट्रिंसिक सेमीकंडक्टर मध्ये आपण क्रिटिकल रेडिया rc ही संज्ञा वापरतो ज्यामध्ये स्थितीज आणि गतीज ऊर्जा सारखीच असते जर r ही संज्ञा rc पेक्षा लहान असेल तर स्थितीज ऊर्जा ही गतीज उर्जेपेक्षा मोठी असते आणि आशावेळेला इलेक्ट्रॉन विखुरतील विरुद्ध स्थितीत r ची किंमत rc पेक्षा जास्त असेल तर गतीज ऊर्जा ही स्थितीज उर्जेपेक्षा जास्त असेल आणि अशा वेळेला इलेक्ट्रॉन विखुरणार नाहीत ह्या दोन संज्ञेवरून जेव्हा ह्या स्थितीज आणि गतीज ऊर्जा सारख्या असतील तेव्हा आपण क्रिटिकल रेडियस ची व्याख्या सांगतो जर तसं केलं तर आपण असं म्हणू शकतो की 32kTe24φorrc म्हणजे rc ही संज्ञा T 1 च्या प्रमाणात आहे आता स्कॅटरिंग क्रॉस सेक्शन हा rc2 असेल तर rc α T 1 आणि S α T 2 असेल एक्सट्रिंसिक सेमीकंडक्टर मध्ये जेव्हा आपण इलेक्ट्रॉन आणि आयनीकृत अशुद्धता ह्यांच्यातील मेळ बघतोय तेव्हा आपल्याला कळतं की स्कॅटरिंगचा क्रॉस सेक्शन एरिया S हा T 2 च्या प्रमाणात आहे इलेक्ट्रॉनची गतीज ऊर्जा आणि इलेक्ट्रॉन आणि आयनीकृत अशुद्धता ह्यांच्यातील आकर्षण बलाची स्थितीज ऊर्जा ह्यांच्यातील समतोल बघून आपल्याला हे कळलं आहे तापमान वाढल्यावर इलेक्ट्रॉन जास्त वेगात प्रवास करू शकतो म्हणजे गतीज ऊर्जा वाढते त्यामुळे आयनीकृत अशुद्धतेच्या प्रभावातून बाहेर पडणे सोपं होतं आणि स्कॅटरिंग क्रॉस सेक्शनल एरिया S कमी होतो आपण आधी बघितलं की Vth α T12 आपण हाच मुद्दा इन्ट्रीन्सिक सेमीकंडक्टर मध्ये वापरतो हे दोन्ही एकत्र केल्यावर अशुद्धतेच्या स्कॅटरिंग मुले आलेला τ म्हणजेच τI 1S VthNI Ni म्हणजे अशुद्धतेचं काँसंट्रेशन जे स्थिर असतं आणि तापमानाबरोबर बदलत नाही तर हे S च्या बाबतीत 1T 2 च्या प्रमाणात आहे त्यामुळे हे T32 च्या प्रमाणात आहे असं आपण पुढं लिहू शकतो म्हणून τI म्हणजेच अशुध्दीच्या स्कॅटरिंग मुळे लागणारा वेळ हा T32 च्या प्रमाणात आहे μI ची किंमत eIme आहे तर μI हा T32 च्या प्रमाणात आहे म्हणजे अशुध्दी ची गतीशीलते मधली भूमिका अशी आहे की जसं तापमान वाढेल तसा μI वाढेल हे अशासाठी की जस तापमान वाढतं इलेक्ट्रॉन जास्त वेगात प्रवास करू शकतात आणि ते इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स मधून सहज बाहेर पडू शकतात एक्सट्रिंसिक सेमी कंडक्टर मध्ये गतीशीलतेमध्ये दोन प्रकारे सहभाग असतो एक लॅटिस मधून असतो जो की T 32 च्या प्रमाणात आहे आणि दुसरा सहभाग डोपंटच्या अशुध्दी मुळे आहे आणि तो आयनीकृत आहे तर आपण हे अशुद्धतेचे आयन म्हणून लिहुयात जेव्हा μI हा T32 च्या प्रमाणात असतो तर असे हे 2 सहभाग आहेत जे विरुद्ध पद्धतीने तापमानावर अवलंबून आहेत जर आपण एकूण गतीशीलता बघितली तर त्याच्यावर ज्या स्कॅटरिंग क्रियेची किंमत कमी असेल त्याचा प्रभाव जास्त असतो तर आपण 1e 1L1I असं किहू शकतो एक्सट्रिंसिक सेमिकंडक्टर मध्ये ही स्थिती अशी आहे जेव्हा अशुद्धतेच्या अणूंचा सहभाग μI आणि लॅटिसचा सहभाग μL असे दोन्ही आहेत आता हे सगळं एकत्र करून कंडक्टिव्हिटी विरुद्ध 1T असा आलेख काढुयात आता कंडक्टिव्हिटी चं समीकरण पुन्हा एकदा लिहुयात

ह्यामध्ये पहिल्यांदा आपण कॅरियर काँसंट्रेशन बघितलं लॉग प्रमाणात हे 1T असल्यामुळे ही बाजू उच्च तापमानाची आहे आणि ही बाजू कमी तापमानाची आता कॅरियर काँसंट्रेशन चा आलेख काढला तर तो आपण आधी बघितलेला आहे उच्च तापमानावर इन्ट्रीन्सिक वागणूक आहे सॅच्युरेशन स्थितीत काँसंट्रेशन जवळजवळ स्थिर आहे आणि कमी तापमानावर काँसंट्रेशन हे डोनरच्या किंवा ऍक्सेप्टर च्या आयनीकृत होण्यामुळे आहे तर हा लॉग n किंवा लॉग p आहे आता जर आपण गतीशीलतेचा आलेख काढला तर आपल्याला हे कळेल की कमी तापमानावर अशुध्दी मुळे होणाऱ्या स्कॅटरिंगचा गतीशीलतेवर जास्त प्रभाव आहे कारण कमी तापमानावर लॅटिस व्हायब्रेशन हे कमी असतात आणि जसं तापमान वाढेल तशी गतीशीलता वाढेल लक्षात ठेवा की μI हा T32 च्या प्रमाणात आहे जर आपण ते केलं तर हा आहे आयनीकृत अशुद्धतेच्या स्कॅटरिंगचा सहभाग हा कमी तापमानावर लॉग μ आहे ह्याच्यावर अशुध्दीचा खूप प्रभाव आहे उच्च तापमानावर सिलिकॉन लॅटिसचा स्कॅटरिंगवर प्रभाव पडतो अशा वेळेला μL हा T 32 च्या प्रमाणात असतो म्हणजे जसं तापमान वाढेल तसा μL खाली जातो तर हा लॉग μL आहे मधल्या तापमानावर लॅटिस स्कॅटरिंग आणि अशुद्धतेमुळे होणारं स्कॅटरिंग हे दोन्ही अंदाजे सारखंच असतं पहिली तुटक रेष ही n दर्शवते आणि दुसरी तुटक रेष लॉगμL दर्शवते जर हे दोन्ही एकत्र केलं तर आपल्याला कंडक्टिव्हिटी मिळेल आणि जर आपण कंडक्टिव्हिटी चा आलेख काढला तर आपल्याला अशी ही वक्र रेष मिळेल तर हा आहे लॉगσ विरुद्ध 1T आपण हा भाग पुसून टाकून जरा नीट काढुयात हा लॉगσ आहे इथे आपल्याकडे 3 भाग आहेत कमी तापमानावर आयनीकृत होण्याचा भाग आहे उच्च तापमानावर इन्ट्रीन्सिक भाग आहे आज एक मधला भाग आहे जिथे σ हा तापमानाबरोबर जास्त बदलत नाही हा भाग म्हणजे सॅच्युरेशन भाग ह्याला एक्सट्रिंसिक भाग असेही म्हणतात डोपिंगचे 2 फायदे आहेत एक म्हणजे त्यामूळे कंडक्टिव्हिटी वाढते पण एक तापमानाचा भाग असा आहे जिथे कॅरियर काँसंट्रेशन आणि कंडक्टिव्हिटी ही स्थिर आहे तापमानाबरोबर बदलत नाही सिलिकॉनच्या बाबतीत ह्या सॅच्युरेशन भागात खोलीचं तापमान सुद्धा येतं म्हणजे जर सिलिकॉन मध्ये डोपिंग केलं असेल तर खोलीच्या तापमानात कंडक्टिव्हिटी स्थिर असेल ही गोष्ट तेव्हा म्हत्वाचीच आहे जेव्हा आपण एक्सट्रिंसिक सेमीकंडक्टर वापरून यंत्र बनवतो तर हे आहे तापमानानुसार बदलणारं कॅरियर काँसंट्रेशन तर एक्सट्रिंसिक सेमीकंडक्टर मध्ये कॅरियर काँसंट्रेशन हे डोपंट काँसंट्रेशन नुसार कसं बदलतं आपण लॉगμ विरुद्ध डोपंट काँसंट्रेशन हा आलेख काढुयात आता आपल्याला आलेख काढायचा आहे जो दाखवेल की μe किंवा μh हा डोपंट काँसंट्रेशन नुसार कसा बदलतो आपण सिलिकॉनचं उदाहरण घेऊयात पण हे बाकीच्या कोणत्याही सेमीकंडक्टर ला सुद्धा लागू होईल हे डोपंट काँसंट्रेशन आहे हे जर वाढवलं तर एकूण गतीशीलता कमी होते कारण आता आयनीकृत झालेल्या अशुद्धतेमधून जास्त स्कॅटरिंग होईल आता आलेख काढून घेऊयात खोलीच्या तापमानावर असलेल्या सिलिकॉनच्या बाबतीत μe हा उच्च किमतीवर सुरू होतो इन्ट्रीन्सिक सिलिकॉनसाठी μe हा अंदाजे 1315 cm2 V 1 s 1 एवढा आहे हे वरच्या पातळीवर सुरू होतं सुरुवातीला गतीशीलता अंदाजे स्थिर असते नंतर जसं डोपंट काँसंट्रेशन वाढेल तशी गतिशीलता कमी होते हे इलेक्ट्रॉनच्या बाबतीत झालं हेच आपण होल्सच्या बाबतीत सुद्धा करू शकतो इन्ट्रीन्सिक सिलिकॉन मध्ये होल मोबिलिटी गतिशीलता ह्याची किंमत 450 cm2 V 1 s 1 एवढी आहे त्यामुळे होल्स चा आलेख सुद्धा हेच दाखवतो की सुरुवातीला हा स्थिर असतो आणि नंतर कमी होतो आत्तापर्यंत बघितलेल्या सगळ्या एक्सट्रिंसिक सेमीकंडक्टर मध्ये अशी स्थिती बरेच वेळेला होती जेव्हा NA किंवा ND हे ni पेक्षा खूप जास्त होतं जे की इन्ट्रीन्सिक कॅरियर काँसंट्रेशन आहे म्हणजे आपण असं म्हणू शकतो की इलेक्ट्रॉन काँसंट्रेशन हे ND एवढं आहे किंवा होल्स काँसंट्रेशन हे NA एवढं आहे आपण फक्त अशी स्थिती बघतो ज्यामध्ये NA आणि ND हे Nc आणि Nv ह्या स्थितींच्या प्रभावी घनतेपेक्षा खूप कमी असतात त्यामुळे आपण असा विचार करू शकतो की ह्या अशुध्दता ह्या बँड गॅप मधल्या स्थानिक पातळी आहेत म्हणजे कंडक्शन बँडच्या लगेच खाली असलेल्या स्थानिक पातळीमधले डोनर किंवा व्हॅलंस बँड च्या लगेच वर असलेल्या स्थानिक पातळीमधून येणारे ऍक्सेप्टर ह्यांना नॉन डी जनरेटेड सेमीकंडक्टर म्हणतात हे सगळ्याच कॅरियर काँसंट्रेशन साठी खरं आहे पण जर उच्च पातळीचं डोपिंग केलेलं असेल जेणेकरून NA आणि ND ह्यांची तुलना Nc and Nv ह्यांच्याशी होईल तर त्या आता स्थानिक पातळी राहिलेल्या नाहीयेत त्यांना आता आपण एनर्जी बँड मधले डोपंट म्हणू तर हे आहेत डीजनरेट सेमीकंडक्टर कारण डोपंट हे ऊर्जा बँड तयार करतात असंही होउ शकेल की हे बँड कंडक्शन बँड आणि व्हॅलंस बँड ला झाकून टाकेल तर डीजनरेट सेमीकंडक्टर ची कंडक्टिव्हिटी जास्त असते कारण त्यांच्यामध्ये अशुध्दी चं काँसंट्रेशन जास्त असतं पण ते धातू सारखं वागतात आपण आत्तापर्यंत काही यंत्रे बघितली त्यापैकी मुख्यत्वे आपण नॉन डीजनरेट सेमीकंडक्टर बघणार आहोत पण काही परिस्थितीत खूप जास्त डोपिंग असेल आणि डीजनरेट सेमीकंडक्टर सुद्धा असेल इलेक्ट्रॉनिक पदार्थांमधला शेवटचा मुद्दा आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे अमॉरफस सेमीकंडक्टर आत्तापर्यंत जेव्हा आपण इन्ट्रीन्सिक किंवा एक्सट्रिंसिक सेमीकंडक्टर बद्दल बोललोय तेव्हा आपण नेहमी असे पदार्थ बघितले ज्यांमध्ये एक क्रिस्टल असायचे जे एकदम योग्य होते आणि त्यात काही उणीव नसायची कारण पदार्थात जर काही उणीव असेल तर बँड गॅप मध्ये पातळी तयार होतील आणि त्यामुळे इलेक्ट्रॉनिक गुणधर्म बदलतील म्हणजे उणिवांमुळे उणीव असलेल्या पातळी तयार होतील आपण आधी बघितलं आहे की ह्या पातळी शॅलो म्हणजे उथळ असू शकतील ज्या पातळी कंडक्शन किंवा व्हॅलंस बँड च्या कडेच्या जवळ असतात किंवा दुसरा प्रकार म्हणजे डीप म्हणजे खोल पातळी त्यामुळे ह्या उणीव असलेल्या पातळींमुळे इलेक्ट्रॉनिक गुणधर्म बदलतात हे दोष चांगले किंवा वाईट असू शकतात म्हणजे जर आपल्याला जास्त कंडक्टिव्हिटी पाहिजे असेल तर अशा दोष असलेल्या पातळी एक सापळा म्हणून काम करून होल्स मध्ये इलेक्ट्रॉन पकडू शकतात आणि कंडक्टिव्हिटी कमी करू शकतात अशा वेळेला हे दोष वाईट ठरतात दुसऱ्या बाजूला काही डायरेक्ट बँड गॅप सेमीकंडक्टर च्या बाबतीत त्यामध्ये दोष असलेल्या पातळी असू शकतील आणि त्या ऑप्टिकल गुणधर्म वाढवू शकतात अश वेळेला दोष असलेल्या पातळी चांगल्या असतील त्यामुळे परिस्थितीनुसार आपण दोष असलेल्या पातळी वापरू शकतो किंवा नाही आणि अमॉरफस सेमीकंडक्टर हे सेमीकंडक्टर चं टोकाचं उदाहरण आहे ज्यामध्ये दोष असलेल्या पातळी भरपूर असतात अमॉरफस पदार्थात लांब पल्ल्याची ऑर्डर अजिबात नसते त्यामुळे तिथे लटकत असलेले भरपूर बॉण्ड असतात जे असे बॉण्ड तेव्हा तयार होतात जेव्हा आपल्याकडे एकच सिलिकॉन अणू असेल ज्याच्याकडे एक इलेक्ट्रॉन आहे पण बॉण्ड तयार करण्यासाठी दुसरा इलेक्ट्रॉन देण्यासाठी दुसरा सिलिकॉन अणू नाहीये तर अमॉरफस पदार्थाचा गुणधर्म असा आहे की त्यामध्ये असे न जोडलेले अनेक बॉण्ड खूप दाटीवाटीने असतात हे बॉण्ड बँड गॅप मध्ये दोष असलेल्या पातळीचं काम करतात स्फटिक असलेल्या पदार्थाच्या बाबतीत जर आपल्याला बँड ची आकृती काढायची असेल तर त्यासाठी आपण सिलिकॉनचं उदाहरण घेऊयात तर आपल्याकडे कंडक्शन बँड असेल व्हॅलंस बँड असेल आणि ही असेल बँड गॅप जर परिपूर्ण क्रिस्टल पदार्थ असेल तर इथं बँड गॅप मध्ये कुठल्याच इलेक्ट्रॉनिक पातळी नसतील कंडक्शन बँड आणि व्हॅलंस बँड मध्ये अशा पातळींची घनता खूप असेल जर आपल्याकडे अमॉरफस सेमीकंडक्टर असेल अपूर्ण राहिलेले भरपूर बॉण्ड असल्यामुळे बँड गॅप मध्ये दोष असलेल्या पातळींची घनता खूप असेल आणि ह्या पातळी स्थानिक असतील तर अशा अमॉरफस पदार्थासाठी बँड आकृती काढायची असेल तर ह्या आहेत Ec आणि Ev इथे बँड मध्ये खूप घनतेने दोष असलेल्या पातळी असतील आणि बँड गॅप मध्ये स्थानिक पातळीसुद्धा असतील तर ह्या कंडक्शन बँड आणि व्हॅलंस बँड दर्शवतात ह्या दोन्ही बँड मध्ये वाढवलेल्या पातळी असतीलच पण बँड गॅप मध्ये स्थानिक पातळी असतील अमॉरफस सेमीकंडक्टर साठी आपण बँड गॅप बद्दल बोलत नाही कारण इथे ह्या स्थानिक पातळी आहेत तर कंडक्शन बँड आणि व्हॅलंस बँड मधल्या अंतराला आपण मोबिलिटी गॅप म्हणतो आता ह्या सगळ्या दोष असलेल्या स्थानिक पातळी कंडक्शन मध्ये भाग घेऊ शकतात ते इलेक्ट्रॉन आणि होल्स ना पकडू शकतात तर अमॉरफस सेमीकंडक्टर च्या बाबतीत कंडक्शन हे एका हॉपिंग प्रणालीने म्हणजे उड्या मारण्यासारख्या प्रणालीने होतं ज्यामध्ये इलेक्ट्रॉन आणि होल्स हे ह्या सगळ्या स्थानिक पातळींमधून उड्या मारत प्रवास करत असतात ह्यामुळे कंडक्टिव्हिटी आणि मोबिलिटी म्हणजेच वाहकता आणि गतिशीलता खूप कमी होते जर आपल्याकडे स्फटिकासारखा सिलिकॉन असेल तर μe ची किंमत 1350 किंवा 1400 असते पण अमॉरफस साठी μe ची किंमत ही 1 एवढी कमी असू शकते त्यामुळे अमॉरफस आणि स्फटिकाच्या पदार्थांमध्ये गतीशीलतेमध्ये तिसऱ्या घाता एवढा फरक पडू शकतो ह्याचबरोबर ह्या अभ्यासातील इलेक्ट्रॉनिक पदार्थांचा भाग संपलेला आहे आपण इन्ट्रीन्सिक आणि एक्सट्रिंसिक सेमीकंडक्टर बघितले पुढे आपण यंत्रे बघणार आहोत त्यामध्ये आपल्याला ह्या पदार्थांमध्ये जोड तयार करायचे आहेत तर पुढच्या वेळेला आपण जोड बघणार आहोत